स्मार्ट फॅक्टरी हा शब्द इंडस्ट्री 4 0 क्रांतीच्या संदर्भात सामान्यतः वापरला जातो लोक उद्योगांमध्ये स्मार्ट कारखाने बनवण्याविषयी बोलत आहेत तर विद्यमान कारखाने कारखाने ऑपरेशन्स प्रक्रिया उत्पादने सर्व काही स्मार्ट बनवले जात आहेत परंतु आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की स्मार्ट फॅक्टरी म्हणजे काय तर स्मार्ट फॅक्टरीच्या वेगवेगळ्या व्याख्या उपलब्ध आहेत चला स्मार्ट कारखान्याच्या अशाच काही व्याख्या पाहू तर स्मार्ट फॅक्टरीच्या व्याख्येनुसार "स्मार्ट फॅक्टरी ही एक लवचिक प्रणाली आहेजी विस्तृत नेटवर्कवर कार्यक्षमतेस स्वयंचलितपणे अनुकूल बनवू शकते आणि वास्तविक परिस्थितीत किंवा नजीकच्या वास्तविक परिस्थितीत नवीन परिस्थितीतून शिकू शकेल आणि उत्पादन प्रक्रिया स्वायत्तपणे चालवू शकेल " स्मार्ट फॅक्टरीच्या या अगदी चांगल्या परिभाषाद्वारे येथे भिन्न पैलू घेतलेले आहेत या भिन्न पैलू कोणते आहेत ही एक लवचिक प्रणाली आहे आपल्याकडे अशी प्रणाली असणे आवश्यक आहे जे सहजतेने बदलली जाऊ शकते अस्तित्वातील प्रक्रियेत आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असल्यास त्या विशिष्ट बदलांचा समावेश करण्यासाठी मदत करण्यासाठी सिस्टम पुरेशी लवचिक असावी जेव्हा सिस्टम कार्य करत असते तेव्हा वेळोवेळी कार्यक्षमतेचे स्व ऑप्टिमायझेशन करते ही स्मार्ट फॅक्टरी किंवा स्मार्ट कारखान्यातील काही घटक वेळोवेळी त्याचे कार्यप्रदर्शन ऑप्टिमाइझ करण्यास सक्षम असतात जसे आपण समजू शकता मागील व्याख्यानात आपण जे काही पाहिले आहे त्या आधारे हे लक्षात घ्या ही संकल्पना भिन्न अल्गोरिदमच्या मदतीने लागू केली जाऊ शकते भविष्यात एखादी मशीन किंवा प्रक्रियेची कामगिरी किती असेल आणि त्यानंतर त्याचे कार्यप्रदर्शन अनुकूलित केले जाईल याचा अंदाज अल्गोरिदमने येऊ शकेल हे विस्तृत नेटवर्कवरील कार्यप्रदर्शनास स्व अनुकूलित करणार आहे तर तिथे एक नेटवर्क असले पाहिजे जे वास्तविक परिस्थितीत किंवा रिअल टाइममध्ये येत असलेल्या भिन्न परिस्थितींमध्ये प्रक्रिया करण्यास आणि स्वत ला अनुकूलित करण्यात मदत करेल आणि उत्पादन औद्योगिक प्रक्रिया स्वतंत्रपणे औद्योगिक प्रक्रिया चालवेल तर या सर्व गोष्टींमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या स्मार्ट फॅक्टरी संकल्पनेला थोड्याशा तपशिलात समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला असे म्हणूया की आम्हाला एक योग्य स्मार्ट कारखाना बांधायचा आहे तर मग त्याचे वेगवेगळे घटक काय आहेत आपल्याकडे स्मार्ट मशिनरी स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस स्मार्ट इंजिनिअरिंग सोल्यूशन्स असणे आवश्यक आहे आणि त्यामुळे हे स्मार्ट उत्पादन तयार होण्यास मदत होईल तर या सर्वांना हुशार बनविण्यासाठी आम्हाला स्मार्ट डिव्हाइस वापरण्याची आवश्यकता आहे तर हा एक स्मार्ट कारखाना आहे आणि तेथे आणखी काही गोष्टी असू शकतात ज्यामुळे उत्पादनास अधिक चांगले बनविण्यात मदत होते ज्या आपण ओळखू शकाल आपण या परस्परसंवादाबद्दल बोलत आहोत हा एक स्मार्ट कारखाना आहे आणि ग्राहकांच्या वागणुकीची ग्राहकांशी होणारी परस्परसंवाद फॅक्टरीवरील ग्राहकांची वागणूक सिस्टममधील वेगवेगळे परस्परसंवाद आहेत उर्जा व्यवस्थापनाच्या बाबतीत स्मार्ट ग्रीड खूप महत्वाची आहे आणि दुसरी गोष्टी क्लाऊड आणि बिग डेटा जे आपण कोणत्याही प्रकारच्या स्मार्टनेसबद्दल बोलत असतो तेव्हा आपल्याला हाताळावे लागते इतर वेगवेगळे पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करा तर मग आपल्याकडे स्मार्ट कारखाने असण्याची गरज का आहे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आजकाल बाजारात अत्यंत स्पर्धा आहे आपल्याकडे स्मार्ट मशिनरी चाणाक्ष प्रक्रिया एकूण स्मार्ट सिस्टम असल्यास आपल्याकडे सुधारित उत्पादनक्षमता कार्यक्षमता या यंत्रणेचे सुधारित निरीक्षण आणि डाउनटाइम कमी करणे या प्रणालींच्या वापराद्वारे शक्य आहे यामुळे बाजारातील स्पर्धात्मकता सुधारण्यास मदत होईल या स्पर्धात्मकतेचा सामना करण्यासाठी आपल्याकडे स्मार्ट फॅक्टरी आणि उत्पादन किमान टाइमलाइनमध्ये जास्त प्रमाणात असणे आवश्यक आहे आणि हे स्वताला अगदी सहज समजू शकते शेवटची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अपयशाची जोखीम कमी करणे जी उत्पादनक्षमतेवर परिणाम करेल तर स्मार्ट कारखान्यांच्या वापराद्वारे अपयशाची जोखीम कमी करणे शक्य आहे स्मार्ट कारखाने चालवण्याचे काय फायदे आहेत एकूण खर्च उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकतेची कार्यक्षमता वाढविणे जे उत्पादन केले जात आहे त्या उत्पादनाची कार्यक्षमता वाढवणे पृष्ठभागांची कार्यक्षमता सुधारित करते उत्पादन प्रक्रियेची कार्यक्षमता देखील सुधारित केली जाऊ शकते तर स्मार्ट कारखान्यांमध्ये समावेश किंवा संक्रमणाच्या मदतीनेया सर्व वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एकूण कार्यक्षमता प्राप्त केली जाऊ शकते गुणवत्तेत सुधारणा करणे मशीनचे आरोग्य यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींचा अंदाज बांधणे भविष्यात मशीनच्या आरोग्याचा अंदाज ठेवणे भविष्यात एखादी चूक उद्भवू शकते की नाही हे सांगणे कारखान्यांमधील यंत्रसामग्रीची आणि कामगारांची सुरक्षा सुधारणे स्मार्ट मशीन्स स्मार्ट इंजिनिअरिंग स्मार्ट उपकरण स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचे हे स्मार्ट कारखान्याचे वेगवेगळे घटक आहेत अस्तित्वात असलेल्या उत्पादनप्रक्रिया यांची नवनिर्मिती करणे माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने या गोष्टी करता येतात माहिती तंत्रज्ञान संपूर्ण कारखाना स्मार्ट बनविण्यात मदत करू शकते हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे कारखान्यांमध्ये आयटीचा वापर केल्यास कंपन्या व फॅक्टरी स्मार्ट बनतील जेव्हा आपण आयओटी सोल्यूशन सेन्सर आणि अॅक्ट्युएटरचा समावेश करीत असतो तेव्हा ते खूप डेटा उत्पन्न करतात ह्या उत्पन्न झालेल्या डेटाचे विश्लेषण केले पाहिजे स्मार्ट मशीन्स इतर मशीनशी संवाद साधण्यास इतर स्मार्ट उपकरणांसह आणि मानवांशी संवाद साधण्यास मदत करतात स्मार्ट डिव्हाइस कनेक्ट केली जातील ते आपापसात जोडले जातील आणि अन्य फिल्ड डिवाइसबरोबर इतर मोबाइल डिवाइसबरोबर जे कार्यरत आहेत तर स्मार्ट उपकरणांच्या संदर्भात हा कनेक्टिव्हिटीचा मुद्दा खूप महत्वाचा आहे स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंगमधील गतिशीलता बद्दल बोलते म्हणून डायनॅमिक बदलांची काळजी घेणे आवश्यक आहे तरकोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वायत्तपणे उत्पादन केले जाणार आहे रियल टाईमलिनेस खूप महत्वाची आहे कार्यक्षमता खूप महत्वाची आहे अशा प्रकारे या सर्व स्मार्ट उत्पादन प्रक्रिया करण्यात मदत करतात स्मार्ट अभियांत्रिकी उत्पादनाच्या स्मार्ट डिझाइन उत्पादनाचे स्मार्ट विकास स्मार्ट प्लॅनिंग हे सर्व स्मार्ट अभियांत्रिकीचे वेगवेगळे घटक आहेत आयटी ही एक अशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगत होतो की स्मार्ट कारखान्यांच्या व्यवसायात किंवा बांधकामात ही खूप महत्वाची आहे आपल्याला आयटी सोल्युशन च्या दृष्टीने स्मार्ट सॉफ्टवेअर स्मार्ट हार्डवेअर स्मार्ट व्यवस्थापन स्मार्ट देखरेख आणि स्मार्ट नियंत्रण हवे आहे स्मार्ट कारखान्यांची काही वैशिष्ट्ये आहेत एकंदरीत जेव्हा आपण स्मार्ट कारखान्यांविषयी बोलत असतो तेव्हा वेगवेगळ्या मशीनमधील कनेक्टिव्हिटी मशीन आणि विविध ऑपरेटर यांच्यात कनेक्टिव्हिटी असते आणि या वेगवेगळ्या ऑपरेटरमध्ये कनेक्टिव्हिटी असते अशाप्रकारे आपल्याकडे मशीन टू मशीन मशीन ते व्यक्ती आणि मग व्यक्ती ते व्यक्ती कनेक्टिविटी असते तर या सर्व वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी स्मार्ट कारखान्याचे वैशिष्ट्य आहे ऑप्टिमायझेशन हे स्मार्ट कारखाने असे आहेत की ते त्यांचे निराकरण त्यांची उत्पादकता प्रक्रिया आणि जादा कामासाठी अनुकूलित करतील त्यांच्यात काही प्रकारचे स्वयं शिक्षण वर्तन असेल जे त्यामध्ये भिन्न अल्गोरिदमद्वारे एकत्रित केले गेले असेल अशा प्रकारे वेगवान हालचाली करण्याच्या दृष्टीने पारदर्शकता खूप महत्वाची कार्यक्षमता आणि चपळता आहे तर गतिशीलता बदल आवश्यकतांमध्ये बदल वातावरणात बदल आणि पर्यावरणीय मापदंडांमधील बदलांच्या दृष्टीने अतिशय वेगवान हालचाल करतात कनेक्शन कनेक्ट केलेले स्मार्ट डिव्हाइस कनेक्ट स्मार्ट मशीन्स आणि या सर्व कनेक्ट केलेल्या डिव्हाइसमध्ये बराच डेटा मिळेल म्हणून डेटा सेंटरशी कनेक्टिव्हिटी आणि विविध प्रक्रियांमधील कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे ऑप्टिमायझेशन कार्य ऑप्टिमायझिंग करणे कार्यांचे वेळापत्रक उर्जेचा वापर अनुकूलित करणे उत्पादनाची किंमत अनुकूलित करणे ट्रॅकिंग ऑप्टिमाइझ करणे थ्रूपूट ऑप्टिमाइझ करणे विश्वसनीयता ऑप्टिमाइझ करणे आणि इतर बर्याच गोष्टी स्मार्ट कारखान्यात अनुकूलित कराव्या लागतील पारदर्शकता कारण आता आपण विशिष्ट घटक एक विशिष्ट यंत्रणारिअल टाइम मध्ये केल्या गेलेल्या काही लॉजिस्टिक वस्तूंचा मागोवा घेऊ शकतो हे पारदर्शकतेवर सुधारते रीअल टाइम मध्ये जेव्हा जेव्हा हे आवश्यक असेल तेव्हा असलेल्या स्मार्ट फॅक्टरीत एखाद्या विशिष्ट ठिकाणी ट्रॅक करता येऊ शकते म्हणूनच ट्रॅकिंग खूप कार्यक्षम होते पारदर्शकता सुधारण्यास मदत करते रिअल टाइम देखरेख आणि वेळेवर आवश्यक ती कारवाई करणे रीअल टाइममध्ये शक्य तितक्या लवकर त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात काही चूक झाली असेल आणि आवश्यक कारवाई करणे खूप महत्वाचे आहे आणि नंतर लोकांना सतर्क संदेश तयार करणे ज्यांना वास्तविकतेमध्ये ही माहिती असणे आवश्यक आहे कार्यक्षमतेचा अंदाज म्हणजेच गुणवत्तेच्या मुद्द्यांचा अंदाज सुरक्षा सुधारणे भविष्यातील निकालांचा अंदाज करणे आणि भविष्यातील आव्हानांचा अंदाज करणे चपळता एकंदर लवचिकतेबद्दल बोलते जे मी तुम्हाला पूर्वी सांगितले होते वेगवेगळे बदल आवश्यकतेत बदल कदाचित विविध उत्पादन प्रक्रियेत बदल कायदेशीर अनुपालनातील बदल आणि काळानुसार बदलू शकणार्या बर्याच गोष्टी आहेत ज्या लवचिकपणे समाविष्ट होऊ शकतात अशा गोष्टींबद्दल चपळाई बोलते या सर्व उत्पादन प्रक्रियांच्या बदलांशी जुळवून घेत कायदेशीर आवश्यकतांमध्ये बदल एकंदर आवश्यकतांमध्ये बदल तर या सर्व गोष्टींशि जुळवून घेणे जी चपळतेच्या विशेषतांचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे सेल्फ कॉन्फिगरेशन मशीन्सनी स्वत ची कॉन्फिगरेशन करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते स्वतःहून प्रारंभ करण्यास सक्षम असतील स्वतः कार्य करू शकतील आणि स्वतःहून कॉन्फिगर करू शकतील स्मार्ट कारखान्यांसाठी सहाय्यक तंत्रज्ञान बिग डेटा तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे आहे क्लाऊड संगणन करणे खूप महत्वाचे आहे मोठा डेटा म्हणजे बर्याच प्रमाणात डेटा मिळवणे प्रचंड वेगात उच्च गती उच्च विविधता आणि विविध वि च्या दृष्टीने दर्शविलेले बरेच भिन्न गुणधर्म स्मार्ट कारखान्यांनी जो डेटा उत्पादित केला आहे त्याला हाताळावे लागेल ते मोठ्या डेटाचे उत्पादक आहेत डेटा संग्रहित प्रक्रिया आणि विश्लेषण केल्याशिवाय हा डेटा निरुपयोगी ठरेल तर हाडूप या डेटा तंत्रज्ञाना सारखे किंवा वेगवेगळे क्लाउड कंप्यूटिंग प्लॅटफॉर्म सार्वजनिक क्लाऊड खाजगी क्लाऊड यासारखे वेगवेगळे डेटा तंत्रज्ञान वापरले जाते आजकाल वेगवेगळ्या कंपन्यांचे स्वतःचे खासगी क्लाऊड असते मायक्रोसॉफ्ट अजुर आणि गुगल क्लाऊड सारख्या सार्वजनिक क्लाऊड सेवा उपलब्ध आहेत या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत स्मार्ट ग्रीड हे एक महत्त्वपूर्ण समर्थन तंत्रज्ञान आहे कारण आपण कारखान्यांविषयी बोलत आहोत फॅक्टरी हे मूलतः सर्वात मोठे ग्राहक असतात वीज आणि इतर वेगळ्या उर्जेच्या सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक तर उर्जेचा कार्यक्षमतेने उपयोग करण्यास सक्षम असणे खूप महत्वाचे आहे आणि स्मार्ट कारखान्यांशी स्मार्ट ग्रीड जोडणे फार महत्वाचे आहे स्मार्ट फॅक्टरीमध्ये क्लाऊड कम्प्युटिंगचा वापर प्रक्रिया क्षमता उच्च कार्यप्रदर्शन संगणनाची क्षमता प्रदान करण्यास वेगवेगळे अनुप्रयोग चालविण्यासाठी साधने वेगवेगळे विकास प्लॅटफॉर्म डेटा संग्रहित करण्यास मदत करते स्मार्ट फॅक्टरी डोमेनमध्ये क्लाउड कंप्यूटिंग ही अधिक स्केलेबल फॅशनमध्ये प्रदान करते बीग डेटा म्हणजे बिग डेटा विश्लेषण प्राप्त झालेल्या डेटामधून ज्ञान प्राप्त करणे तर आपल्याकडे डेटा आहेडेटावर प्रक्रिया करून डेटामधून माहिती काढणे माहितीतून ज्ञान उत्पन्न करणे मूल्य प्रवाह सुधारणे भविष्याचे भाकीत करणे आणि कामगिरी निर्देशकची काळजी घेत कामगिरी निर्देशक मध्ये सुधारणा करणे हेदेखील अतिशय महत्त्वाचे आहे केपीआय देखील अतिशय महत्वाचा घटक आहेत स्मार्ट कारखान्यांमध्ये स्मार्ट ग्रीडचा वापर उर्जेचा वापर कायम ठेवणे जर आपण स्मार्ट कारखान्यांसह स्मार्ट ग्रीड वापरत असाल तर उर्जेचा वापर अधिक स्मार्ट पद्धतीने केला जाईल दिवसभर किंवा वर्षाच्या वेगवेगळ्या काळात उर्जेचा वापर संतुलित केला जाऊ शकतो अगदी अचूक आवश्यकतांच्या आधारे अनुकूलित उर्जा वापर होईल लोड बॅलेंसिंग फार महत्वाचे आहे कंपनीच्या काही भागांना विशिष्ट प्रकारच्या इलेक्ट्रिक लोडची आवश्यकता असू शकते कारखान्याच्या काही भागांमध्ये कंपनीच्या इतर भागांच्या तुलनेत जास्त भार आवश्यक असेल दिवसभर कंपनीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे वेगवेगळे लोडिंग आणि बॅलन्सिंग आवश्यक आहे स्मार्ट ग्रिडचे हे महत्त्वाचे पैलू आहेत हे स्मार्ट कारखान्याचे ऑटोमेशन पिरॅमिड आहे अगदी तळाशी असलेले आमच्याकडे डिव्हाइस पातळीवर उपकरणे आहेत नंतर आमच्याकडे नियंत्रण पातळी आहे नंतर आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम लेव्हल आहे आणि ईआरपी पातळी आपल्याकडे हे सर्व संवाद स्तर आहेत स्मार्ट कारखान्यांमध्ये ऑगमेन्टेड रियालिटी वापर मोठ्या प्रमाणात होत आहे हे दूरस्थपणे इन्स्ट्रुमेंटस ऑपरेट करण्यात मदत करेल तर ऑगमेन्टेड रियालिटीच्या मदतीने फॅक्टरीमधील वेगवेगळी यंत्रसामग्री वेगवेगळी उपकरणे यांचे दूरस्थ देखरेख करणे शक्य आहे अजून एक आहे ते म्हणजे आभासी वास्तव आहे आपण यापूर्वीच्या व्याख्यानात चर्चा केली आहे ऑगमेन्टेड रियालिटी आणि आभासी वास्तविकता एकत्रितपणे दूरस्थ देखरेखीसाठी स्मार्ट कारखान्यातील उपकरणांच्या दूरस्थ ऑपरेशनमध्ये मदत करेल ही तंत्रज्ञान सुस्पष्टता सुधारण्यात प्रक्रियेत सुस्पष्टता प्रदान करण्यास उत्पादन प्रक्रियेत विशेषत किरणोत्सर्गी झोनसाठी सुरक्षितता सुधारण्यास आणि इतर सुरक्षितता गंभीर झोनमध्ये मदत करू शकते तर यासह स्मार्ट फॅक्टरीवरील या व्याख्यानाचा शेवट झाल्यावर मला आशा आहे की स्मार्ट फॅक्टरी म्हणजे काय आणि स्मार्ट कारखाना कशासाठी आवश्यक आहेत आणि काय आहेत आणि स्मार्ट फॅक्टरीचे आवश्यक घटक याबद्दल आपल्याला काही मूलभूत माहिती मिळाली आहे हे आपल्यासाठी देण्यात आलेले काही संदर्भ आहेत आणि जर तुम्हाला या गोष्टींमध्ये अधिक रस असेल तर इंटरनेटमध्ये तुम्हाला स्मार्ट फॅक्टरीशि निगडित अनेक वेगवेगळी व्याख्याने आणि भरपूर सामग्री सापडेल म्हणूनच स्मार्ट कारखान्यांविषयी आपल्याला अधिक जाणून घेण्यात स्वारस्य असल्यास कृपया त्या संदर्भाचा मोकळ्या मनाने वापर वापर करा परंतु स्मार्ट फॅक्टरी ही एक संकल्पना आहे जिथे विविध बांधकाम तंत्रज्ञान आणि भिन्न घटक आहेत तर या सर्व वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे स्मार्ट फॅक्टरी तयार करण्यासाठी तंत्रज्ञान सक्षम होते या विशिष्ट कोर्सच्या वेगवेगळ्या व्याख्यानातून आम्ही यावर एक झलक मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि खरोखरच जर आपल्याला स्मार्ट कारखाना तयार करण्याची आवश्यकता असेल तर आपण या अभ्यासक्रमातून ज्या संकल्पना आपण मांडत आहोत त्यांची अंमलबजावणी सुरू करावी लागेल आपण आता शेवटी आलो आहोत इंडस्ट्री 4 0 च्या संदर्भात स्मार्ट कारखाना ही एक अतिशय महत्वाची संकल्पना आहे इंडस्ट्री 4 0 ह्या उद्योगातील सर्वात मूलभूत आणि केंद्रीय थीम म्हणजे स्मार्ट कारखाने बनविणे आहे यासह आपल्या आपण व्याख्यानाचा शेवट झाला आहे